नमस्कार आणि सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या या व्याख्यानास आपले स्वागत आहे मागील व्याख्यान आणि आतापर्यंत आपण जे व्याख्यान पाहिले आहे त्यामध्ये आपण दोन एक्झिक्युटेबल executables चा विचार करीत होतो कार्यवाहकातील असुरक्षिततेचा उपयोग वेगवेगळे शोषण करण्यासाठी कसे करता येईल याकडे लक्ष दिले होते आणि या व्याख्यानामध्ये आणि त्यानंतरच्या व्याख्यानांमध्ये आपण प्रवेश शोधत आहोत नियंत्रण यंत्रणा कोणतीही व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी बनविण्याकरिता आम्हाला काही access control policies निश्चित कराव्या लागतील मूलत कोणत्याही सुरक्षित प्रणालीसाठी सीआयए गोपनीयता अखंडता आणि उपलब्धता या नावाने ओळखल्या जाणार्या तीन विशिष्ट उद्दीष्टे आहेत तर access control चा उपयोग सुरक्षिततेची गोपनीयता आणि अखंडतेच्या पैलू मिळविण्यासाठी केला जातो म्हणून या विशिष्ट व्याख्यानात आपण access control काय आहे आणि ते विविध स्तरांवर कसे लागू केले जाऊ शकते याबद्दल मूलभूत तत्वे पहात आहोत अगदी उच्च स्तरावर access control परिभाषित करते की कोण काय प्रवेश करू शकते येथे कोण विषय आहेत आणि ऑब्जेक्ट्स आणि access काय आहेत हे परिभाषित केले गेले आहे कारण हे विषय या ऑब्जेक्टवर विविध ऑपरेशन्स करू शकतात उदाहरणार्थ विषय वापरकर्ता किंवा प्रक्रिया किंवा applications असू शकतात तर ऑब्जेक्ट फाइल्स प्रोग्राम्स सॉकेट्स किंवा हार्डवेअर असू शकतात आणि प्रवेश वाचणे लिहिणे अंमलात आणणे किंवा सामायिक करणे यासाठी आहे उदाहरणार्थ वापरकर्त्यास या सिस्टममध्ये एखादी विशिष्ट फाईल प्रोग्राम किंवा सॉकेट वाचणे लिहणे किंवा अंमलात आणणे शक्य असल्यास access control परिभाषित केले जाऊ शकते सिस्टममध्ये बर्याच पातळ्यांवर access controls उपलब्ध असतात त्यामुळे तुमच्याकडे हार्डवेअर ऑपरेटिंग सिस्टम डीबीएमएस सारख्या मिडलवेअर आणि विविध applications मध्ये उपलब्ध असणारी access control policies असतात जेणेकरून आपण हार्डवेअरपासून application च्या दिशेने जाऊ access control mechanisms अधिकाधिक जटिल बनतात म्हणून हार्डवेअरमध्ये उदाहरणार्थ एका मेमरी स्थानावरून वाचन करणे किंवा लिहिणे टाळण्यासाठी सोपी access control mechanism आवश्यक असेल तर हार्डवेअरमध्ये अंमलात येणाऱ्या access control यंत्रणेची तुलना करणे खूपच सोपे असेल म्हणून आपण हार्डवेअरपासून application कडे जाताना अधिक पैलू असतात आणि अधिक नियंत्रण मिळण्याची अपेक्षा असते म्हणूनच जटिलता त्याच प्रकारे वाढते आणि access control द्वारे प्रदान केल्या जाणार्या विश्वसनीयता आणि हमी प्राप्त करणे अधिक कठीण होते म्हणूनच application किंवा मिडलवेअरमध्ये पुरविल्या गेलेल्या access control यंत्रणेची पळवाट होण्याची शक्यता जास्त असते आणि तिचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो दुसरीकडे हार्डवेअरमध्ये पळवाट किंवा समस्या किंवा असुरक्षितता शोधणे खूपच अवघड आहे तर या विशिष्ट व्याख्यानात काय पाहिले जाईल ते म्हणजे हार्डवेअर स्तरावरील access control mechanisms आणि OS स्तरावरील access control mechanism म्हणून आपण हार्डवेअर access control पासून प्रारंभ करू म्हणून ज्या धोरणांसह हार्डवेअर access control तयार केले जातात ती प्रथम हार्डवेअरने हे सुनिश्चित केले पाहिजे की ऑपरेटिंग सिस्टम application पासून सुरक्षित आहे दुसरे एक तंत्र याची खात्री करण्यासाठी तंत्र आणि धोरणे असावीत जेणेकरून ऑर्डर अर्जामध्ये interrupts आणू शकणार नाही तिसरा अशी खात्री करण्यासाठी धोरणे असली पाहिजेत की ज्यामध्ये एक application संपूर्ण सिस्टमला अडथळा आणणार नाही तर पहिल्या आणि दुसर्या या दोन गोष्टी गोपनीयता आणि अखंडता सुनिश्चित करतात म्हणून उदाहरणार्थ हार्डवेअर एक अशी यंत्रणा प्रदान करते ज्याद्वारे applications हे OS एक्झिक्युटेबल executables आणि OS कोड सुधारित किंवा पाहू शकत नाहीत हार्डवेअरद्वारे प्रदान केलेली तिसरी यंत्रणा उपलब्धता सुनिश्चित करते तर हे सुनिश्चित करेल की एक applications संपूर्ण हार्डवेअरचा संपूर्ण वापर करत नाही म्हणून ही तीन उद्दीष्टे साध्य करण्यासाठी हार्डवेअर किंवा यंत्रणेत काय अंमलात आणले गेले आहे ही तीन धोरणे मिळविण्यासाठी आपल्याकडे पेजेसिंग युनिट्स विशेषाधिकार रिंग्ज आणि व्यत्यय आहेत म्हणून पेजिंग युनिट एक applications ला पत्ता जागा वेगळी करण्यास सक्षम असेल पेजिंग युनिट वापरुन दुसर्या अर्जाद्वारे आपण दुसर्या application ला संरक्षण देऊ शकू तेथे Privilege Rings देखील आहेत म्हणून इंटेल x86 मध्ये Privilege Rings 0 1 2 आणि 3 आहेत तर या रिंग्समुळे applications पासून ऑपरेटिंग सिस्टमचे संरक्षण होईल उदाहरणार्थ x86 मध्ये ऑपरेटिंग सिस्टम रिंग शून्यावर चालत आहे आणि applications रिंग थ्री मध्ये चालतात हार्डवेअर या गोष्टीची काळजी घेतो की रिंग थ्री मधील applications थेट प्रवेश करू शकणार नाहीत रिंग शून्य मध्ये कार्यरत असलेल्या कोणत्याही application ला थेट वाचू किंवा लिहू शकत नाहीत OS रिंग शून्य मध्ये चालतो म्हणूनच तो रिंग तीन मध्ये चालू असलेल्या यूझर लेव्हल applications पासून पूर्णपणे वेगळा झाला आहे तर तिसरी यंत्रणा interrupts म्हणून ओळखली जाते म्हणून interrupts हे विशिष्ट धोरण साध्य करण्यासाठी वापरले जाते जेथे त्याचा उपयोग सिस्टमला एकत्रीकरण करण्यापासून रोखण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून interrupts scheduler द्वारे context switching साठी वापरले जाऊ शकतात म्हणून जेव्हा interrupts येतो तेव्हा scheduler एक प्रक्रिया निवडू शकतो आणि विद्यमान प्रक्रिया रोखू शकतो अशा प्रकारे एक applications संपूर्ण सिस्टमला हॉग करत नाही हे सत्यता प्राप्त करते आता OS पातळीवर धोरणाचे आणखी बरेच प्रकार आहेत यापैकी काही धोरणे हार्डवेअरच्या मदतीने अंमलात आणली जातात तर काही ऑपरेटिंग सिस्टमसाठी विशिष्ट असतात तर काही विशिष्ट ऑपरेटिंग सिस्टमद्वारे समर्थित access control policies पुढीलप्रमाणे एक विशिष्ट धोरण हे सुनिश्चित करणे आहे की केवळ अधिकृत वापरकर्ते सिस्टममध्ये प्रवेश करण्यास सक्षम असावे जेणेकरून आम्हाला हे माहित आहे की आमच्याकडे लॉगिन आणि पासवर्ड तपासणी यासारखी यंत्रणा आहे आणि वापरकर्त्यांकडे वैध पासवर्ड असेल तरच तर मग ते सिस्टममध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील म्हणून हे विशिष्ट धोरण वापरकर्ता प्रमाणीकरणाद्वारे प्राप्त केले गेले आहे जे एक ऑपरेटिंग सिस्टम इतर वापरकर्त्यांपासून एका वापरकर्त्याची फाइल संरक्षित केली जावी याची खात्री करण्यासाठी आणखी एक पैलू आहे म्हणून एमएस डॉस आणि विंडोजच्या जुन्या आवृत्त्या पूर्वीच्या ऑपरेटिंग सिस्टमला समर्थन देत नाहीत ही वैशिष्ट्ये तथापि बर्याच आधुनिक ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपल्याकडे फायलींसाठी access control यंत्रणा आहेत जे वापरकर्त्यांना प्रत्यक्षात privileges सेट करण्याची परवानगी देते आणि बरेच access control policies जसे कि फाइल्स वाचू शकणे फायली लिहणे किंवा सुधारित करणे आणि कोण वाचू लिहू आणि सुधारित करू शकतो याची खात्री करण्यासाठी तसेच कोण आहे जो संबंधित प्रोग्राम कार्यान्वित करु शकतो फाइल सिस्टम आणि वापरकर्ता किंवा प्रमाणीकरण प्रकारच्या access control mechanisms व्यतिरिक्त हार्डवेअरसह ऑपरेटिंग सिस्टम देखील एका प्रक्रियेच्या मेमरीला इतर प्रक्रियांपासून संरक्षित करण्यासाठी भूमिका निभावतात म्हणूनच हे ऑपरेटिंग सिस्टम दरम्यान page table च्या तंत्राद्वारे केले जाते हे page tables तयार करते आणि हे page tables व्यवस्थापित करण्यासाठी हार्डवेअर कॉन्फिगर करते हे हार्डवेअर आहे जे प्रत्यक्षात विविध पृष्ठांमधील अलगाव सुनिश्चित करते आणि एका विशिष्ट पृष्ठावरील वाचन लेखन आणि अंमलबजावणी यासारखे access control धोरणे येथे रनटाइम च्या वेळी सत्यापित केलेली असते टिपिकल OS लागू केलेले आणखी एक access control policies म्हणजे सीपीयू डिस्क रॅम आणि नेटवर्क CPU disk RAM network सारख्या संसाधनांचे योग्य वाटप म्हणजे एक प्रक्रिया विशिष्ट स्त्रोत रिकामी राहू नये यासाठी या विशिष्ट access control पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी विविध यंत्रणा शेड्यूलिंग डेडलॉक शोध आणि प्रतिबंध विशिष्ट प्रक्रियेची starvation टाळण्यासाठी आणि सर्व स्त्रोत चांगल्या प्रकारे सिस्टम मधील विविध प्रक्रियांमध्ये सामायिक केल्या जातात हे सुनिश्चित करण्यासाठी वापरले जातात तर आपण ऑपरेटिंग सिस्टम साठी सर्वात सामान्य access control mechanism कडे पाहू याला Discretionary access control किंवा डीएसी म्हणून ओळखले जाते DAC access control policies मध्ये प्रवेश आवश्यक असलेल्या व्यक्तीच्या ओळखीवर आधारित आहे तिथे काही प्रवेश आहेत ज्याची नियम अशी व्याख्या केली गेली आहे आणि विनंतीकर्त्याच्या ओळखीवर आधारित आहेत हे नियम पडताळले आहेत आणि केवळ पडताळणी उत्तीर्ण झाल्यासच हा विषय संबंधित ऑब्जेक्टमध्ये प्रवेश प्राप्त करेल तर विशिष्ट युनिक्स जसे की ऑपरेटिंग सिस्टम मध्ये प्रशासकाद्वारे विशेषत व्यवस्थापित केलेल्या गोष्टींमध्ये प्रवेश करू शकत नसलेले हे सर्व privileges आहेत म्हणून विशिष्ट लिनक्स किंवा युनिक्स सिस्टमचा मूळ वापरकर्ता सारख्या प्रशासकास कोणते privileges दिले जावे किंवा रद्द करता येतील हे ठरवू शकतात वापरकर्ते एका वापरकर्त्याकडून दुसर्या वापरकर्त्यास privileges प्रदान करण्यात सक्षम होईल म्हणून आपण सर्वात आधी पाहिलेले एक फॉर्म पाहू जे Access Matrix model म्हणून ओळखले जातात Access Matrix model हे असे दिसते म्हणूनच बटलर लॅम्पसन यांनी 1971 मध्ये हा विषय मांडला होता जिथे त्याने विषय आणि वस्तूंची व्याख्या केली होती म्हणूनच मूलत विषय सिस्टममधील सक्रिय घटक असतात जे विशिष्ट वस्तू वस्तूंवर प्रवेश करण्याची विनंती करतात objects हे निष्क्रिय घटक असतात आणि माहिती संग्रहित करण्यासाठी वापरतात म्हणून ते फाईल्स किंवा प्रोग्राम्स किंवा इतर कोणत्याही गोष्टीसारखे असू शकतात उदाहरणार्थ प्रोग्राम एक ऑब्जेक्ट असू शकतो आणि त्या विशिष्ट प्रोग्रामला कोण चालवू शकते हे निर्धारित करण्यासाठी आपल्याकडे access control policies असू शकतात त्याच वेळी एखादा विषय एक प्रक्रिया असू शकतो आणि त्या विशिष्ट प्रक्रियेसाठी आपल्याकडे access control यंत्रणा असू शकतात ज्या प्रक्रियेवर कोणत्या फायली प्रवेश करू शकतात कोणत्या इतर प्रोग्रामद्वारे फाइल अंमलात आणू शकतात इत्यादी म्हणून संपूर्ण Access Matrix model म्हणून प्रतिनिधित्व केले जाते यासारख्या मॅट्रिक्स प्रत्येक पंक्तीमध्ये वेगळ्या विषयाशी संबंधित आहे उदाहरणार्थ येथे एन बॉब आणि कार्ल Ann Bob Carl असे तीन विषय आहेत तर दुसरीकडे columns हे ऑब्जेक्ट्सचे प्रतिनिधित्व करतात आपल्याकडे ऑब्जेक्ट फाइल 1 फाइल 2 फाईल 3 file 1 file 2 file 3 आणि एक विशिष्ट प्रोग्राम आहे आता मॅट्रिक्समधील प्रत्येक सेलशी संबंधित त्या विशिष्ट ऑब्जेक्टवर त्या विषयाचे विविध अधिकार आहेत उदाहरणार्थ येथे Ann हा विषय आहे आणि फाईल १ हा ऑब्जेक्ट आहे Ann वाचू शकते म्हणून Ann ही फाईल १ ची मालक आहे आणि म्हणून Ann फाईल 1 वर वाचू आणि लिहू शकते दुसरीकडे Bob फक्त फाईल 1 वाचू शकतो Bob मालक नाही आणि Bob फाईल 1 वर लिहु शकत नाही या अॅक्सेस मॅट्रिक्सचे अधिक औपचारिक प्रतिनिधित्व येथे दर्शविले गेले आहे जिथे आपण Access Matrix मध्ये matrix A विषय आणि वस्तूंचा समावेश करते पुढे आपल्याकडे जेनेरिक हक्क आहेत जे अस्तित्त्वात आहेत त्यामुळे हे वेगवेगळ्या हक्कांच्या set R ने परिभाषित केले आहे म्हणून येथे आपण K वेगवेगळे अधिकार R1 ते RK दर्शवितो आणि आमच्याकडे काही आरंभिक ऑपरेशन्स आहेत जी सेट O द्वारे परिभाषित केल्या आहेत म्हणून या ऑपरेशन्समध्ये त्यापैकी सहा ऑपरेशन्स आहेत ज्या या विशिष्ट मॅट्रिक्सवर काय ऑपरेशन्स करतात हे निश्चित करतात उदाहरणार्थ तुम्ही A च्या एका विशिष्ट कक्षात X A च्या X OJ मध्ये योग्य R प्रविष्ट करू शकता उदाहरणार्थ मी एखाद्या विशिष्ट कक्षात वाचण्याचा अधिकार प्रविष्ट करू शकतो जसे की तुम्ही एखाद्या विशिष्ट सेलमधील हक्क हटवू शकता तयार करू शकता आता या यंत्रणेवर आधारित विषय ऑब्जेक्ट तयार करणे विषय नष्ट करणे आणि ऑब्जेक्ट नष्ट करु शकतो आपण कमांड्स परिभाषित करू शकतो म्हणूनच ही command त्या विशिष्ट सिस्टमसाठी access control दर्शवण्यासाठी वापरली जाते एक विशिष्ट command ही काहीशी दिसेल तर आपल्याकडे command अल्फा आहे आणि जोपर्यंत काही अधिकार उपलब्ध नाहीत तोपर्यंत काही ऑपरेशन्स करता येतात तर आपण याची काही उदाहरणे घेऊ उदाहरणार्थ आपल्याकडे ही command आहे त्यामुळे ही command एक प्रोसेस end file घेते आणि command खालीलप्रमाणे आहे तर ऑब्जेक्ट फाईल बनवा आणि प्रक्रिया मध्ये स्वतःच एंटर करा आपण पाहतो की एक प्रक्रिया ही एक फाईल तयार करू शकते ज्याचा अर्थ असा आहे की या प्रक्रियेशी संबंधित सेलमध्ये आणि या फाईलमध्ये मालकीचे गुणधर्म जोडले गेले आहेत तसेच हे हक्क प्रदान करण्याचे आणखी एक उदाहरण आहे म्हणून हा आदेश चालविण्यासाठी आपण प्रथम तपासू जर मालक वास्तविकपणे फाईलचा मालक असेल तर मालक आणि फाईलशी संबंधित Access Matrix मध्ये लक्ष देऊन आणि त्या विशिष्ट सेलमध्ये स्वतःचा मालक अस्तित्त्वात आहे की नाही हे तपासले जाईल जर मालक उपस्थित असेल तर आपल्यास त्या मित्रांच्या प्रविष्टीमध्ये R जोडण्याचा अधिकार आहे तर दुसरे उदाहरण म्हणजे हा confer right आहे जिथे आपण एखाद्या मित्राला किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूस योग्य R देऊ शकता म्हणून या विशिष्ट उदाहरणात आपण दर्शवतो की एखादी व्यक्ती एखाद्या मित्राला फाईल साठी विशिष्ट right R प्रदान करतो म्हणजे प्रथम फाईलचा मालक योग्य मालक आहे की नाही हे तपासणे म्हणजे आपण Access Matrix बघून आणि त्या विशिष्ट ठिकाणी मालक अस्तित्त्वात आहे का याची नोंद करून सेल मालक आणि फाईलशी संबंधित असेल आणि जर हे सत्य असेल तर आपण योग्य R ला friend file मध्ये समाविष्ट करू शकतो या command चे हे दुसरे उदाहरण आहे जे एखाद्या विशिष्ट ऑब्जेक्टमधून एखाद्या फाईलच्या प्रकरणात एखाद्या माजी मित्रांकडील right काढून टाकणे तर आपण येथे तपासू शकतो की विशिष्ट मालकासाठी विशिष्ट मालकाचा हक्क फक्त मालक काढू शकतो फाईल म्हणूनच जर मालक केवळ फाईलचा हक्कदार मालक असेल तरच ही विशिष्ट आज्ञा यशस्वी होईल म्हणून येथे आपण जे काही पाहत आहोत ते या विषयाची व्याख्या object किंवा Access Matrix आणि विविध primitive operations वर आधारित आहे आणि तसेच विविध प्रकारच्या command तयार करू शकतात तर या कमांड्स त्या संबंधित ऑपरेटिंग सिस्टम साठी access control policies define करतात हे Access Matrix आपल्या ऑपरेटिंग सिस्टम साठी आपले access control policies तयार करण्यासाठी मूलभूत बिल्डिंग ब्लॉक असेल म्हणूनच या कमांडच्या आधारे समान यंत्रणेचा वापर करून आमच्याकडे दोन ऑपरेटिंग सिस्टम असू शकतात आपण पाहतो की ऑपरेटिंग सिस्टम परिभाषित करू शकते की विविध वस्तूंमध्ये विविध ऑब्जेक्टमध्ये प्रवेश कसा असू शकतो ज्यामुळे त्या सिस्टमचा अनुनाद होतो तर प्रत्यक्षात हे access matrix model कार्यान्वित करण्याचा optimal मार्ग नाही कारण बर्याचदा विषय आणि वस्तूंची संख्या बर्याच मोठ्या प्रमाणात असते आणि आपण मिळविलेले मॅट्रिक्स अत्यंत विरळ असते आणि म्हणूनच अधिक व्यावहारिक अंमलबजावणी म्हणजे क्षमता वापरुन किंवा access control List एक क्षमता आधारित सिस्टममध्ये आमच्याकडे आहे की आमच्याकडे एक वापरकर्ता आहे आणि आमच्याकडे वापरकर्त्यांची क्षमता आहे तर आमच्याकडे एक वापरकर्ता आहे आणि या वापरकर्त्याने स्वतःच्या किंवा तिच्याद्वारे प्रक्रिया केलेल्या सर्व भिन्न क्षमतांची यादी आहे उदाहरणार्थ येथे आणि सर्व क्षमतांची यादी आहे आणि फाइल 1 ची वाचन लेखन क्षमता आहे तिच्याकडे वाचन आहे आणि फाइल 2 ची क्षमता लिहिण्याची आहे आणि प्रोग्राम 1 कडे फक्त योग्य कार्यवाही करण्याची क्षमता दुसरीकडे access control यादी अगदी उलट आहे येथे आपण प्रत्येक ऑब्जेक्टसाठी एक link list राखतो उदाहरणार्थ फाइल 1 वाचली आणि लिहिली जाऊ शकते Ann आणि Ann हे या फाईल 1 चा मालक देखील आहे आणि Bob केवळ फाईल वाचू शकतो त्याला या विशिष्ट फाईलसाठी इतर कोणतीही परवानगी नाही Access Control List विरुद्ध क्षमतांचे त्यांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत उदाहरणार्थ आपण आपले हक्क एखाद्यास इतरांकडे सोपवायचे असल्यास क्षमता आधारित मॉडेल बरेच सोपे आहे तर उदाहरणार्थ आपण ऑफिस वातावरणात असे म्हणा आणि सुट्टीवर जात आहोत आणि तिला तिची सर्व कामे एखाद्या दुसर्याकडे टेडवर पाठवायची आहेत उदाहरणार्थ तिला टेडला सर्व काम रात्री 4PM ते 10PM या वेळेत सोपवायचे आहे तर ती काय करू शकते ते म्हणजे तिने प्रतिनिधींना असे प्रमाणपत्र लिहिले आहे की संध्याकाळी 4PM ते 10PM या वेळेत टेडला तिच्या सर्व क्षमतांचा पूर्ण प्रवेश आहे तर काय आवश्यक आहे टेडकडे फक्त हे विशिष्ट तिकीट आहे जे Ann's च्या सर्व फायलींचा हक्क देते जर आपल्याला ACL बरोबर असेच समर्पण प्राप्त करायचे असेल तर Access Control List आहे आणि ते अधिक कठीण आहे कारण या प्रकरणात Ann ला सिस्टममध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूमधून जावे लागते आणि फक्त 4PM ते 10PM या कालावधीत तिला टेडसाठी प्रतिनिधीमंडळाची खात्री करण्यासाठी परवानगी जोडावी लागते तर हे खूप कठीण आहे आणि फक्त प्रमाणपत्र तयार करणे ज्यामुळे टेडला Ann's च्या सर्व फायली एका विशिष्ट कालावधीपासून एका विशिष्ट कालावधीपर्यंत मूल्यांकन करण्याची परवानगी मिळते आणखी एक व्यापकपणे वापरलेली कार्यक्षमता म्हणजे revocation Access Control List मध्ये बरेच कार्यक्षम असतात क्षमता बेस मॉडेलपेक्षा रद्दीकरण दरम्यान ते सहजपणे ACL मध्ये केले जाते कारण एखाद्या विशिष्ट ऑब्जेक्टसाठी ACL यादीचे विश्लेषण करणे आणि त्या वापरकर्त्यास किंवा त्या विशिष्ट यादीतील विषय काढून टाकणे आवश्यक आहे तथापि आपण हे capability base model चा वापर करून खरोखर करू इच्छित असल्यास आपल्याकडे एकापेक्षा जास्त फायलींच्या सेवेसाठी वापरलेली क्षमता असल्यास आणि त्या विशिष्ट विषयासाठी त्याशिवाय सर्व फायलींमध्ये प्रवेश करणे थोडेसे अवघड आहे म्हणून हे capability base model सह करणे फार कठीण आहे म्हणून या व्याख्यानात आपण access control policies पाहत होतो हार्डवेअरमध्ये access control policies कशी असू शकतात अंमलात कशी आणली जातात आणि तसेच बर्याच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अंमलात आणल्या जाणार्या Discretionary Access Control चे अगदी आदिम स्वरूप आपण पाहिले होते पुढील व्याख्यानात आपण हे access control policies युनिक्स किंवा लिनक्स प्रकारच्या प्रणालींमध्ये कसे लागू केले जातात ते पाहू आणि Discretionary Access Control धोरणातील तंत्रज्ञानाची मोठी कमतरता काय आहे हे देखील आपण पाहु आणि आपण हे प्रत्यक्षात पाहू कि हे काहीतरी अधिक चांगले बनविले जाऊ शकते त्यालाच फ्लो कंट्रोल पोलिसीझ देखील म्हणतात